विद्यार्थ्यांचे स्वागत आहे आपण येथे लेबर व्हेरिएन्स ची गणना करणार आहोत मागील वर्गात आपण लेबर व्हेरिएन्स संदर्भातील काही सूत्रांबद्दल चर्चा केली होती आणि त्यामार्फत आपण काही समस्या सोडविण्याचा प्रयत्न हि केला ज्या समस्या अगदी सोप्प्या आणि सरळ होत्या लेबर व्हेरिएन्स बाबतीत गणना करताना आपणास २ व्हेरिएंसिस आढळली ती म्हणजे लेबर कॉस्ट व्हेरिएन्स आणि लेबर रेट व्हेरिएन्स ज्याला आपण काही प्रमाणात मटेरियल व्हेरिएंसिस हि संबोधतो मटेरियल संदर्भात आपण मटेरियल कॉस्ट व्हेरिएन्स ची गणना केली आणि मटेरियल बाबतीत आपण त्यास मटेरियल रेट पे व्हेरिएन्स म्हणू शकत नाहीत परंतु मटेरियल परीस व्हेरिएन्स असं म्हणू शकतो यांनतर हे दोन व्हेरिएन्स आहेत लेबर कॉस्ट व्हेरिएन्स आणि लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स तर आता आपण तिसऱ्या व्हेरिएन्स कडे वाळू ते म्हणजे लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स आपण याची गणना कशी करायची या बाबतीत शिकुयात आणि लेबर इफिसिएन्सी संदर्भात एक मुद्दा आपण डोक्यात ठेवावा लागेल ज्या संदर्भात आपणास इथे माहिती दिलेली आहे म्हणजे आइडल टाईम याचा अर्थ हा कि एकूण तासांपैकी १०० तास हे आइडल आहेत पण आपण मोजलेल्या एकूण तासांची संख्या आहे ८७५० म्हणजे एकूण ८७५० पैकी १०० तास हे निष्क्रिय म्हणजे आइडल तास होते तर आपणास व्हेरिएन्स मोजण्याचे २ मार्ग इथे भेटले त्यातील पहिला मार्ग असा आहे कि आपण इथे वेस्टेज ऑफ टाईम बद्दल गणना करत नाहीत जो कि असामान्य आहे आपणास अगदी सॊप्या पद्धतीने येथे स्टॅंडर्ड आणि अक्चुअल वेळ या दोन्ही मध्ये तुलना करावयाची आहे आणि त्या नंतर लेबर इफिसिएन्सी मोजायची आहे परंतु प्रत्यक्षात आपण पहात आहोत की १०० तास येथे वेस्टेज झाले आणि त्या साठी काही असामान्य करणे आहेत जर आपण हे विचारात न घेतल्यास कामगारांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न उद्भवेल कि त्यांनी ८७५० तास काम केले तरीही मिळणारे आउटपुट कालावधीनुसार मिळाले नाही याचा अर्थ असा कि कामगार हे अकार्यक्षम आहेत परंतु कारख्यान्यात जर वीज उपलब्ध नसेल तर काय कारण आपणास येथे दिलेले आहे ते म्हणजे विजेच्या अपयशामुळे काम थांबलेले आहे आणि निष्क्रिय वेळ हा १०० तास इतका आहे समजा जर विदयुत अपयश येत असेल तर यातून आपण बाहेर कसे पडायचे तर जेव्हा आपण तिसरे व्हेरिएन्स म्हणजेच लेबर इफिसिएन्सी ची गणना करताना आपणास हे लक्ष्यात घ्यावे लागेल कि अक्चुअल वेळेमधून आपण हा वेळ वजा करायला हवा मग येथे लेबर इफिसिएन्सी मोजण्याचे सूत्र काय असेल तर ते असेल स्टॅंडर्ड रेट गुणिले स्टॅंडर्ड टाईम वजा अक्चुअल टाईम तर मग इथे स्टॅंडर्ड रेट काय आहे जर आपण येथे दिलेल्या स्टॅंडर्ड रेट बद्दल चर्चा केली तर आपणास येथे २ दर दिलेले आहेत तसेच प्रति तास दर हि आपल्या कडे उपलब्ध आहे आणि आपण मागील वर्गात त्याची गणना हि केलेली आहे तर इथे आपणास स्टॅंडर्ड दर जो कि २ रुपये २५ पैसे इतका देण्यात आलेला आहे आणि अक्चुअल दर आपण काढला आहे जो आहे २ रुपये ५० पैसे प्रति तास तर स्टॅंडर्ड रेट आहे २ रुपये २५ पैसे आपण इथे घेऊ २ २५ गुणिले स्टॅंडर्ड स्टॅंडर्ड टाईम तर स्टॅंडर्ड टाइम काय आहे आपणास तो समस्ये मध्येच दिला गेलेला आहे आणि तो आहे ८००० तास जर आपण अक्चुअल टाईम बद्दल मोजमाप केले तर तो असेल ८७५० तास परंतु त्यातील १०० तासांचा अपव्यय झालेला आहे तर तो अपव्यय आपणास वजा करावा लागेल आणि तो येईल ८६५० जर या मार्गाने व्हेरिएन्स आपण मोजले तर ते येईल जवळपास २ २५ रुपये गुणिले हि संख्या तर ती संख्या किती असेल ६५० बरोबर जर आपण या व्हेरिएन्स चे मोजमाप केले तर ते असेल १४६२ रुपये जर आपण याला गुणले म्हणजे २ २५ गुणिले ६५० तर ते येईल १४६२ ५ आणि हा प्रतिकूल असेल हे व्हेरिएन्स प्रतिकूल असे आहे कारण अक्चुअल वेळ ८००० तास आहे जो कि स्टॅंडर्ड वेळ ६५० पेक्षा अधिक स्वरूपाचा आहे याचा अर्थ हा आहे कि ६५० तास अतिरिक्त वेळ म्हणून वापरण्यात आलेला आहे जो कोणत्याही असामान्य कारणांमुळे नाही तर सामान्य कारणांमुळे आहे तर इथे लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स हे नकारात्मक व्हेरिएन्स असेल जे १४६२ ५० ने प्रतिकूल असे असेल आता आपल्याला गणना करावी लागेल त्यासाठी आपण अक्चुअल टाईम मधून आइडल टाईम जो १०० तास आहे तो वजा केला आता आपण इथे काय केले पाहिजे तर आपण तिसरे व्हेरिएन्स मोजले पाहिजे जर आपण याची चर्चा केली तर लक्ष्यात येईल कि तिसरे व्हेरिएन्स आहे LITV कारण हे आपणास स्वतंत्रपणे शोधावा लागेल कि असामान्य आइडल टाईम का किती आहे जो कि वेळेच्या अभावामुळे नसून कामगारांच्या अकार्यक्षमतेमूळे उद्भवला आहे आणि त्यासाठी आपणास हे शोधणे आवश्यक आहे कि सूत्र चा नेमका हेतू काय आहे सूत्र होते आइडल टाईम १०० तास गुणिले स्टॅंडर्ड रेट २ २५ तर हे किती येईल तर ते येईल २२५ जो कि व्हेरिएन्स असेल आणि तो नेहमी प्रतिकूल आइडल टाईम व्हेरिएन्स असेल ज्याला आपण नकारात्मक व्हेरिएन्स असे हि म्हणू शकतो कारण कामगार हे अनुत्पादक राहिले आहेत आणि त्याचे असामान्य अशी कारणे आहेत अश्या वेळी जेव्हा हि आपण व्हेरिएन्स ची गणना करू तर तो नकारत्मक व्हेरिएन्स तसेच प्रतिकूल व्हेरिएन्स म्हणून उद्भवेल आणि आपणास इथे ३ व्हेरिएन्स मिळतील एक म्हणजे लेबर कॉस्ट व्हेरिएन्स आणि लेबर कॉस्ट हे लेबर रेट लेबर इफिसिएन्सी आणि लेबर आइडल टाईम साठी कार्य करते तर या तिन्ही घटकांना एकत्रित करून आपल्याला हे शोधावे लागेल कि दोन्ही बाजू ह्या समान आहेत कि नाही तर मग आपण याची पडताळणी कशी करू शकतोत आपण याला लेबर कॉस्ट व्हेरिएन्स लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स म्हणू शकतो आता आपण तिसरे व्हेरिएन्स असे म्हणतो ज्याला LITV लेबर आइडल टाईम व्हेरिएन्स असे हि संबोधतो तर येथे लेबर कॉस्ट व्हेरिएन्स काय आहे जर आपण इथे लेबर कॉस्ट व्हेरिएन्स पहिले तर ते असेल ३८७५ आणि लेबर रेट पे व्हेरिएन्स जो कि आपण अगोदरच मोजलेला आहे तो आहे २१८७ बरोबर आता हे परत नकारात्मक असेल म्हणजेच १४६२ ५ आणि आणखी एक असेल २२५ जर आपण या तिघांची बेरीज केली तर ती येईल ३८७५ हे आपणास परीक्षे दरम्यान लक्ष्यात येईल उदाहरणार्थ आपण शैक्षणिक दृष्टीकोनातून बोलत आहोत हे आपणास कळू शकेल की आपल्याला जे काही समाधान मिळाले आहे ते आपण सोडवले आहे ही समस्या योग्य आहे कारण दोन्ही बाजू समान आहेत कॉस्ट हे किंमत आणि कार्यक्षमतेचे कार्य करते तर आपण येथे पहिले कि जर आपण इथे किंमत कार्यक्षमता आणि निष्क्रिय वेळ यांना टोटल कॉस्ट मध्ये रूपांतरित करण्याचा प्रयत्न केला तर लेबर कॉस्ट व्हेरिएन्स होता ३८७५ जो कि नकारात्मक असा होता तर आपण शोधलेला लेबर कॉस्ट व्हेरिएन्स हा नकारात्मक आहे आणि याचे कारण आहे ३ महत्वाचे घटक कारण कॉस्ट हे किंमत आणि वेळ याचे कार्य करते बरोबर आणि मटेरियल च्या संदर्भात कॉस्ट हे किंमत आणि प्रमाणाचे कार्य करते तर येथे प्रमाण हि वेळ आहे ना कि प्रमाणाचे एकक आपल्याकडे पुन्हा लेबर रेट लेबर इफिसिएन्सी आणि लेबर आइडल टाईम दिलेला आहे या तिन्ही ची बेरीज मिळून बनेल लेबर कॉस्ट कारण फार्म नें जो दर दिलेले आहे तो लेबर रेट नुसार देण्यात आलेला आहे तर फर्म कडे प्रति तास दर आणि एकूण वेळ आहे जो आहे ८७५० तास जातील १०० तास हे आइडल किंवा निष्क्रिय तास आहेत म्हणजे त्या १०० निष्क्रिय तासाची किंमत हि देय केली आहे तर आपण शेवटी लेबर इफिसिएन्सी मोजू उदाहरणार्थ जर आपण १०० तास वजा केले नाहीत तर लेबर इफिसिएन्सी हि अधिक नकारात्मक ठरली असती अर्थात अधिक प्रमाणात नकारात्मक असेल मग याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा आहे की लेबर हे अकार्यक्षम आहेत जे आपणास येथे आढळले आहे त्या तुलनेत हि रक्कम १४६२ ५ आहे आणि आपण यात २२५ जोडले असेल तर हे व्हेरिएन्स खूपच उच्च पातळीवर गेले असते आणि याचा परिणाम हा वेगळ्या केलेल्या लेबर इफिसिएन्सी वर दिसून येईल तर हा नकारत्मक प्रतिकूल लेबर व्हेरिएन्स हा काही प्रमाणात कमी झालेला आहे तसेच आपणास आढळले आहे कि लेबर कॉस्ट व्हेरिएन्स हा हि नकारत्मक म्हणून कार्य करत आहे आपण १०० तास वाया घावले त्यामुळे आपला खर्च वाढला आणि अक्चुअल कॉस्ट हि स्टॅंडर्ड कॉस्ट पेक्षा अधिक होती दुसरी गोस्ट म्हणजे स्टॅंडर्ड रेट किंवा मानक दर हा २२५ प्रति तास असा होता म्हणजेच २ २५ रुपये प्रति तास आणि आपण देय केलेला अक्चुअल रेट हा २५ पैसाने अधिक होता म्हणजे २ ५० रुपये प्रति तास तर येथे आपण जास्त दर दिला तर स्टॅंडर्ड रेट काय होता आणि आपण अक्चुअल दर काय दिला यात फरक होता जेव्हा आपण कार्यक्षमतेच्या भाग संदर्भात बोलू म्हणजेच लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स तर प्रत्यक्षात किती तास अपेक्षित होते ते म्हणजे ८००० तास आणि आपण प्रत्यक्षात किती तास काम केले याचा अर्थ असा कि कामगार कार्यरत होते त्यांच्यात उत्पादकता हि होती जी होती ८६५० म्हणजे अपेक्षित पेक्षा ६५० तास अधिक आणि आपण असामान्य असलेल्या १०० तासांसाठी हि पैसे दिलेले आहेत म्हणून आपण भरलेला अक्चुअल टाईम हा बजेटेड टाईम पेक्षा जास्त आहे आणि स्टॅंडर्ड टाईम हा ७५० तास आहे याचा अर्थ हा कि हे ३ घटकांमुळे घडले आहे ते म्हणजे लेबर रेट लेबर इफिसिएन्सी आणि लेबर आइडल टाईम येथे एकूण खर्च वाढत गेला आणि त्यामुळेच लेबर कॉस्ट व्हेरिएन्स हा ३८७५ ने नकारत्मक बनला तर आपणास त्याचे कारण शोधावे लागेल आणि कारणांचे विश्लेषण हि करावे लागेल तसेच आपण शोधावे लागेल कि आपण कामगार किंमत जास्त प्रमाणात का दिलेली आहे तर कामगारांची किंमत हि प्रमाण वेळेपेक्षा अधिक का होती तर अगदी सुरुवातीला आपणास ते द्रुश्यमान होऊ शकले नाही कि अक्चुअल लेबर रेट हे स्टॅंडर्ड पेक्षा अधिक प्रमाणात आहेत दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण असा अंदाज केला कि ८००० तासांच्या आत उत्पादनाची लक्षित किंमत असू शकते पण प्रत्येक्षात जेव्हा आपण उत्पादनाकडे गेलो तेव्हा आपणास कळले कि आपण ७५० तास हे अधिक खर्च केले तर मग सुरवातीला हे शोधणे आपणास शक्य का झाले नाही कि आपणास आवश्यक वास्तविक वेळ हा ८७५० नाही तर ८६५० अपेक्षित होता तर मग इथे स्टॅंडर्ड आणि अक्चुअल वेळेत अंतर का आला आणि अंतर लहान अंतर नाही तर आहे ६५० तास कारण कारखान्यामध्ये पूर्णवेळ वीज उपलब्ध होती अशा परिस्थितीत एकूण अंतर ८६५० असते म्हणजे ८६५० ८००० ६५० तास जे कि स्टॅंडर्ड पेक्षा अधिक आहे परंतु तरीही ते एक मोठे अंतर आहे तर याचा अर्थ असा आहे की काही स्तरावर काही समस्या आहे एकतर मानक सेटिंग समितीला बाजारामधील कामगार दराविषयी किंवा मजुरीचे दर किती वेगाने बदलत आहेत याची माहिती नसेल किंवा एखादे काम परिपूर्ण करण्यासाठी कामगारांना प्रत्यक्षात किती वेळ लागतो हे शोधण्यात किंवा मोजण्यात ते चुकू शकतात तर प्लग करण्यासाठी हे घटक शोधणे आवश्यक आहे जेणेकरून पुढच्या वेळी आपली मानक कार्यक्षमता वास्तविक कामगिरीच्या तुलनेत किंवा त्याउलट होईल आपली वास्तविक कामगिरी प्रमाणित कामगिरीइतकीच आहे कोणताही निष्क्रिय वेळ नाही किंवा कोणत्याही वेळेचा अपव्यय नाही प्रत्येकवेळी आपण जास्तीत जास्त वेळेसाठी श्रम वापरण्यास सक्षम राहिलो आहोत आणि श्रमाचा बहुतेक वेळ हा अनुत्पादक वेळ नसून तो उत्पादनक्षम वेळ आहे तर अश्याप्रकारे आपणास या कामगार रूपांचे विश्लेषण करावे लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत हे बदल नकारत्मक आहेत का ते शोधण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे हे नकारात्मक रूपे का समोर येत आहेत आणि आपण या रूपांवर नियंत्रण कसे ठेवू शकतो जेणेकरून उत्पादनाची एकूण किंमत नियंत्रित करण्याचा अंतिम हेतू कारण कोणत्याही उत्पादनांच्या एकूण उत्पादन खर्चामध्ये मी तुम्हाला बर्याच वेळा सांगितले आहे की ५० ते ६० टक्के किंमत आहे कारण मटेरियल आणि त्यानंतर १५ ते २० २५ टक्के कॉस्ट हि मजुरीमुळे आहे आणि एकूण खर्चामध्ये हे दोन अतिशय महत्त्वाचे घटक आहेत म्हणूनच जर तुम्हाला उत्पादनाचा खर्च नियंत्रित करायचा असेल तर तुम्ही प्रथम मटेरियल वर लक्ष केंद्रित करा आणि यानंतर एकदा आपण पूर्णपणे खर्च केल्यावर भौतिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व संभाव्य मार्गाचा उपयोग केला गेला तर आपण किंमतीच्या पुढील मोठ्या घटकावर लक्ष केंद्रित केले पाहिजे म्हणजे मजूर घटक आणि कामगार किंमत देखील नियंत्रणाखाली असावी आणि त्यानंतर आपण दुसर्या ओव्हरहेडच्या तिसऱ्या घटकाचा विचार करावा लागेल म्हणजेच किंमतीचा तिसरा घटक म्हणजे इतर ओव्हरहेड तर या ३ महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेण्यासारख्या आहेत मटेरियल व्हेरिएंटस आपल्याला आधीच माहित आहे आणि लेबर व्हेरिएंटस आता आपण मोजणार आहोत आणि या नंतर आपण तपशीलवार नाही तर ओव्हरहेड रूपे सारांशात शिकत आहोत बरोबर तरपहिली समस्या अगदी सोपी समस्या होती आणि या सोप्या समस्येमध्ये आपणास असे आढळले की आपल्याला वेळेच्या दृष्टीने प्रमाणित माहिती दिली गेली आहे जो लेबर रेट आणि लेबर टाईम आहे आणि आपल्याला वास्तविक माहिती दिली गेली तर कामगार वेळ आणि कामगार दराच्या संदर्भात मग व्हेरिएन्स कशी ठरवायची परंतु येथे या समस्येची मर्यादा अशी होती की आपल्याला कामगारांच्या विविध प्रकारच्या तपशीलांबद्दल माहिती दिले गेले नाही आणि प्रत्यक्षात कारखान्या मध्ये काय होते तर आपण कामगारांच्या तीन श्रेणी वापरतो मी तुम्हाला पूर्वीच्या वर्गात देखील सांगितले होते की आपण कुशल कामगार अर्धकुशल कामगार आणि अकुशल कामगार वापरतो आणि मोबदल्याचा दर हा तिन्ही श्रेणींसाठी वेगवेगळा असतो तसेच ब्लू कॉलर कामगार हा एक वेगळा प्रकार आहे तर आपल्याला कधीतरी हि रचना बदलणे आवश्यक आहे याचा अर्थ हा कि हि रचना कामगारांच्या उपलब्धता किंवा अनुउप्लब्धता यावर अवलंबून असते जेव्हा आपण रचना बदलता तेव्हा खर्चामध्ये हि बदल आढळतात तसेच एकूण आउटपुट हि बदलते आणि यामुळे मोठा फरक पडतो तर आता पुढील समस्या ज्या बद्दल मी आपल्या सोबत चर्चा करणार आहे ते म्हणजे लेबर व्हेरिएन्स तर मी आपणास येथे ३ समस्या देईन येथे एक समस्या पत्रक आहे आणि त्या समस्या पत्रकात तुम्हाला ३ समस्या आढळतील एक आपण अगोदरच केले होते दुसरे मी इथे करेन परत आपण फक्त ३ व्हेरिएन्स ची गणना करू म्हणजे लेबर कॉस्ट लेबर रेट ऑफ पे लेबर इफिसिएन्सी व्हेरिएन्स परंतु लेबर हे ३ व्यापक घटकांमध्ये विभागले गेले आहेत ते म्हणजे कुशल कामगार अर्धकुशल कामगार आणि अकुशल कामगार आहेत तर कामगारांच्या वेगवेगळ्या प्रकारांची गणना करण्याबद्दल जाणून घेतल्या नंतर आपण तिसऱ्या समस्येकडे जाऊ यामध्ये आपण निष्क्रिय वेळ म्हणजेच आइडल टाईम या समस्से कडे लक्ष देऊ तर या समस्से मध्ये आपणास विविध कामगार कौशल्यानुसार म्हणजेच ५ ते ६ व्हेरिएन्स मोजायची आहेत ती म्हणजे लेबर कॉस्ट व्हेरिएन्स लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स लॅबोरे इफिशिएन्सी व्हेरिएन्स लेबर आइडल टाईम व्हेरिएन्स लेबर मिक्स व्हेरिएन्स किंवा गॅंग कंपोझिशन व्हेरिएन्स आणि लेबर यील्ड व्हेरिएन्स तर ही तिसरी समस्या असेल तर आता आपण हे समजून घेऊया की आपल्याला विविध प्रकारचे कामगार दिले गेले आहेत कुशल अर्धकुशल आणि अकुशल या प्रकारांची गणना कशी करावी जर आपण आता इथे समस्या क्रमांक २ पहिली तर आपणास येथे काही माहिती देण्यात अली आहे ती म्हणजे कामगार रचना तसेच कामगार दलाच्या साप्ताहिक दाराशी संबंधिती माहिती दिलेली आहे तसेच ३० आठवड्यांमध्ये पूर्ण करण्याचे काम खालीलप्रमाणे आहे त्यासाठी आपणास कामगारांच्या ३ श्रेणी देण्यात आल्या आहेत त्या म्हणजे कुशल कामगार अर्धकुशल कामगार आणि अकुशल कामगार आपण नोकरीवर किती कामगार ठेवले आहेत ते म्हणजे तुम्हाला ७५ ४५ आणि ६० च्या कार्यावर लावले जाण्याची अपेक्षा होती आणि आपणास प्रमाण दर साप्ताहिक वेतन दर देखील दिला जातो तो दिलेला दर हा प्रति तास किंवा प्रति दिवस नसून हा साप्ताहिक वेतनाचा दर आहे की प्रति कामगार प्रति आठवडा किती मजुरीचा दर द्यावा लागतो आणि तो आहे ६० ४० आणि ३० असा मग आपल्याला अशीच वास्तविक माहिती दिली जाते दिलेल्या कामासाठी कामगार किती आहेत ७० कुशल ३० अर्धकुशल आणि ८० अकुशल आणि आपण त्यांना दिलेली किंमत आहे ७० ५० आणि २० बरोबर जे कार्य पूर्ण झाले ते ३२ आठवड्यांचे होते आणि या माहितीच्या आधारे आपणास लेबर व्हेरिएन्स ची गणना करावी लागेल आणि त्यासाठी आपल्याला कामगारांच्या ३ श्रेणी देण्यात आलेल्या आहेत कुशल अर्धकुशल आणि अकुशल आपणास स्टॅंडर्ड वेळ हि देण्यात आलेला आहे म्हणजेच या तिन्ही श्रेणींसाठी एकत्रित ३० आठवडे आणि अक्चुअल वेळ सुध्दा दिलेला आहे आणि तो आहे ३२ आठवड्यांचा म्हणजे आता आपणास स्टॅंडर्ड आणि अक्चुअल दोन्हीची माहिती देण्यात आलेली आहे मग आता मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण लेबर व्हेरिएन्स ची गणना करावी लागेल या प्रकरणात आता आपण काही व्हेरिएंसिस मोजत आहोत आणि मुख्यत्वे जर तुम्हाला आरामदायी वाटत असेल तर तुम्ही आरामात फक्त 3 व्हेरिएन्सची गणना हि करू शकता ते म्हणजे लंबो कॉस्ट व्हेरिएन्स लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स लेबर एफिशिएन्सी व्हेरिएन्स आणि लेबर मिक्स व्हेरिएन्स व इतर काही व्हेरिएन्स तर आपण आता तिसर्या समस्येला हात लावू बरोबर त्यासाठी आपण आता हि समस्या सोडविण्याचा आणि या समस्सेवर चर्चा करू या आणि या समस्येसाठी आपल्याला आता काही माहिती तयार करावी लागेल परंतु आपल्याला ही समस्या सोडवावी लागेल म्हणूनच सर्वप्रथम आपण लेबर कॉस्ट व्हेरिएन्स ची गणना करू तर आता लेबर कॉस्ट व्हेरिएन्स ची गणना करण्यासाठी काय सूत्र आहे स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ लेबर अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर तर सर्वप्रथम आपणास इथे स्टॅंडर्ड कॉस्ट ऑफ लेबर मोजावी लागेल आणि यासाठी आपणास कामगारांच्या ३ श्रेणी शोधाव्या लागतील आणि त्यातील प्रथम श्रेणी आहे कुशल कामगार तर कुशल कामगारांसाठी आपण मागेच मोजलेले तास हे ३० आठवडे इतके होते म्हणजेच हे तास नसून ३० आठवडे दिलेले आहेत तर या कार्यामध्ये नेमके किती कुशल कामगार दिलेले आहेत ते होते स्टॅंडर्ड ७५ आणि त्यांना दिलेला मोबदला हा ६० रुपये प्रति आठवडा असा होता तर मग आपल्याला याचे रूपांतर कुशल कामगारांसाठी लागणाऱ्या स्टॅंडर्ड कॉस्ट मध्ये करावे लागेल ती एकूण किंमत किती येईल ती असेल ७५ गुणिले ६० गुणिले ३० तर याचे आलेले मोजमाप असेल जवळपास १३५००० रुपये तर आपण हि कॉस्ट मोजली जी होती १३५००० म्हणजेच या संपूर्ण रक्कमेचे हे उत्पादन आहे आणि ते आपण कसे मोजले तर ७५ गुणिले ६० गुणिले ३० तर हि किंमत आपण कुशल कामगारांसाठी मोजली जी आपणास द्यावी लागेल किंवा एवढी अपेक्षित रक्कम आपण देय करणे आहोत कारण हे एक स्टॅंडर्ड आहे तर आता आपण अर्धकुशल तसेच अकुशल कामगारांसाठी किती स्टॅंडर्ड कॉस्ट असेल याची गणना करू तर आपणास येथे ३० आठवडे देण्यात आलेले आहेत ते तसेच राहतील कामगार संख्या हि ४५ आहे आणि दिलेला दर आहे ४० मग याचे मोजमाप काय येईल तर दिलेल्या माहिती नुसार कामगार ४५ रेट ४० आणि ३० आठवडे तर हि कॉस्ट असेल ५४००० जी कि अर्धकुशल कामगारांसाठी आहे तर मग आता अकुशल कामगारांसाठी कॉस्ट किती असेल तर ती असेल ६० गुणिले ३० गुणिले ३० जे आठवडे आहेत तर आलेली कॉस्ट असेल ५४००० आपण काढलेली कॉस्ट आली आहे ५४००० इतकी तर आपण येथे म्हणू शकतो कि एकूण स्टॅंडर्ड कॉस्ट किती असेल तर २४३००० रुपये तर स्टॅंडर्ड कॉस्ट अली आहे २४३००० आणि हि कामगारांच्या विविध प्रकारांवर आधारित आहे आपणास त्या कार्यासाठी अपेक्षित कामगार संख्या होती ७५ कुशल ४५ अर्धकुशल आणि ६० अकुशल कामगार आणि त्यांच्या साठी दर होता ६० ४० आणि ३० आणि ठरवलेला स्टॅंडर्ड वेळ होता ३० आठवडे त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसर्या घटकाची गणना करावी लागेल आणि दुसरा घटक म्हणजे अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर तर आपणास अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर मोजावा लागेल तर सर्वप्रथम कुशल कामगार त्यानंतर आपण मोजू अर्धकुशल आणि अकुशल साठी तर आपण हे समान पद्धतीने मोजू शकतो तर पहा आपण अक्चुअल वेळ किती घालवला आहे जेव्हा कि आपला सॅन्डर्ड वेळ हा ३० आठवड्यांचा होता आपण प्रत्येक्षात जे कामगार ठेवले आहेत किंवा आपण ज्यांना हे कार्य पूर्ण करण्यासाठी दिले आहे त्यासाठी दिलेला कालावधी हा ३२ आठवडे हा होता तर हा अगदी पहिला फरक आहे ज्यात स्टॅंडर्ड ३० आहे आणि अक्चुअल ३२ आठवडे आहेत याचा अर्थ हा कि आपण जे कामगार वापरले ते २ आठवडे अधिक वापरले आहेत जेणेकरून आपण अपेक्षा करू शकतो की लेबर कॉस्ट व्हेरिएन्स नक्कीच आपण त्यास नकारात्मक किंवा प्रतिकूल म्हणू शकतो कारण आपल्या कडील अक्चुअल वेळ हा स्टॅण्डर्ड वेळेपेक्षा अधिक आहे हे दर्शवतो आणि आपण जर इथल्या कामगारांवर नजर टाकली तर आपणास लक्ष्यात येईल कि स्टॅंडर्ड ७५ असताना आपण ७० कुशल कामगार वापरले तसेच स्टॅंडर्ड ४५ अर्धकुशल कामगार असताना आपण ३० अर्धकुशल कामगार वापरले आणि स्टॅंडर्ड ६० अकुशल कामगारांचे असताना आपण वापरले ८० कामगार तर हे बदलू शकतात कारण आपणास वाटले होते कि आपल्याकडे ७५ कुशल ४५ अर्धकुशल व ६० अकुशल कामगार आहेत परंतु बाजारपेठेतील कामगार उपलब्धतेनुसार कुशल कामगार संदर्भात आपणास ५ कामगार कमी उपलब्ध झाले आपल्याला १५ अर्धकुशल कमी मिळाले आणि त्याची भरपाई म्हणून आपण अकुशल कामगार वाढवले ते हि ६० ऐवजी ८० कामगार तर या सर्व गोष्टींकडे पाहता आपण अक्चुअल लेबर कॉस्ट ची गणना केली पाहिजे तसेच जर तुम्ही दराकडे पाहिलात तर लक्ष्यात येईल कि स्टॅंडर्ड दर प्रति आठवडा कुशल कामगारांसाठी आपण दिला आहे ७० रुपये म्हणजेच १० रुपये प्रति आठवडा अधिक प्रमाणात तसेच अर्धकुशल कामगारांनाही आपण अधिक दर दिला आहे आणि अकुशल कामगारांना मात्र आपण १० रुपये प्रमाणे दर कमी दिला आहे आता हे सर्व घटक समायोजित करून आपण काय मोजणार आहोत तर ते आहे अक्चुअल कॉस्ट ऑफ लेबर आणि ती मोजण्यासाठी कुशल कामगार आहेत ७० म्हणजे ७० गुणिले ७० गुणिले ३२ तर ते किती येईल १५६८०० इतके आणि दुसऱ्या बाबतीत असे होईल ३० गुणिले ५० गुणिले ३२ आणि याचे मोजमाप येईल ४८२०० आणि तिसऱ्या बाबतीत ते किती असेल ८० गुणिले २० गुणिले ३२ गुणिले आणि हे येईल ५१२०० तर अक्चुअल कॉस्ट असेल २५६००० आपल्याला आता स्टॅंडर्ड कॉस्ट आणि अक्चुअल कॉस्ट समजल्या आहेत म्हणजे दोन्ही कॉस्ट आपल्या कडे उपलब्ध आहेत तर मग LCV म्हणजे काय लेबर कॉस्ट व्हेरिएन्स तो किती असेल २०० रुपये आणि २४३ हि स्टॅंडर्ड कॉस्ट आहे तर मोजणी किती येईल तर ती असेल २५६००० रुपये तर हि अक्चुअल कॉस्ट असेल जेव्हा स्टॅंडर्ड असेल २४३ आणि जर अक्चुअल २५६ असेल तर शेवटी लेबर कॉस्ट व्हेरिएन्स किती असेल ती असेल १३००० रुपये जे कि प्रतिकूल अशी असेल म्हणजे थोडक्यात आपण असे म्हणू शकता कि आपण प्रत्यक्षात दिलेली लेबर कॉस्ट हि अधिक आहे १३००० रुपयांनी जेथे काम 30 आठवड्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा होती आणि काम पूर्ण झाले ३२ आठवड्यांमध्ये आणि आपण यासाठी काही रचना हि केली ज्यात कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांचा समावेश होता परंतु पण प्रत्याक्षात आपण कामगारांच्या ३ श्रेणींमधील संख्या वेगवेगळी घेतो आणि जेव्हा आपण दराबद्दल बोलता तर आपण २ श्रेणीमधील कामगारांना स्टॅंडर्ड दरापेक्षा अधिक दर दिला आहे केवळ तृतीय श्रेणीमध्ये आपण काही पैश्यांची बचत करू शकलो जेथे आपण प्रमाणापेक्षा कमी दर देऊन भरपाई केली परंतु अंतिम निकाल हा आठवड्यांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे तसेच कामगारांची संरचना बदल्यामुळे आणि प्रथम २ श्रेणींना अधिक प्रमाणात दर दिल्यामुळे एकूण लेबर कॉस्ट व्हेरिएन्स हा नकारात्मक बनला आणि आपली लेबर कॉस्ट हि १३००० रुपयांनी वाढली आणि हि रक्कम लहान नसून एक मोठी रक्कम आहे ही एक मोठी किंमत आहे आणि आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आपल्या अपेक्षेनुसार कामगार उपलब्ध का नव्हते हे शोधून काढावे लागेल आपण प्रमाणिकरण केले आपण लक्ष्य केले मग कामगारांची कुशल संख्या आवश्यक प्रमाणात का उपलब्ध नव्हती आणि ५ लोक कमी का उपलब्ध आहेत आपण त्या लोकांशी वेळेवर संपर्क साधला नाही किंवा प्रत्यक्षात किती उपलब्ध आहेत ते आपल्याला कळले नाही आपणास किती आवश्यक आहेत ते एक कारण आहे तसेच आपण २ जास्त आठवडे वाया घावले जेव्हा कि स्टॅंडर्ड आठवडे होते ३० आपण आणखी दोन आठवडे म्हणजे 32 आठवडे का घालविले हे चिंतेचे आणखी एक कारण आहे आणि जेव्हा कुशल आणि अर्धकुशल यांना दर आठवड्याला दर देताना आपण काही कमी अपेक्षा केली परंतु आपण जास्त पैसे दिले तर त्या बाबतीत जर आपण चर्चा केली तर आपण पहिल्या दोन श्रेणींमध्ये जास्त दर देखील भरला आहे तर हे तीन घटक महत्त्वाचे संकेतक आहेत ज्या साठी आपण सक्तीने तपशीलवार विश्लेषणासाठी जाणे आवश्यक आहे आणि स्टॅंडर्ड रीसेट करणे आवश्यक आहे जेणेकरून पुढच्या वेळी स्टॅंडर्ड कॉस्ट आणि अक्चुअल कॉस्ट मध्ये अंतर येणार नाही किंवा ते अंतर आलेच तर ते कमी किंवा नगण्य असे येईल आणि हे अंतर अत्यंत महत्वाचे आहे कारण या स्टॅंडर्ड कॉस्टिंग चा परिणामुळे इतर कॉस्टिंग चे महत्व हि कमी होईल आता लेबर कॉस्ट व्हेरिएन्स ची गणना केल्यावर आपण पुढील गोष्टींकडे जाऊ या तर आता आपण लेबर रेट पे व्हेरिएन्स ची गणना करू त्यासाठी सूत्र काय आहे ज्याबद्दल आपण बोललो तर अक्चुअल वेळ काय असेल ब्रॅकेट च्या आत आणि बाहेर काय येईल आपण अक्चुअल वेळे बद्दल बोलत आहोत तर अक्चुअल टाईम गुणिले स्टॅंडर्ड रेट वजा अक्चुअल रेट स्टॅंडर्ड रेट अक्चुअल रेट तर आता आपल्याला याची गणना करायची आहे ही सूत्रे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला अगोदरही सांगितले होते तुम्हाला जे शोधायचे आहे ते तुम्हाला कंसात ठेवावे लागेल जो लेबर रेट तुम्ही शोधू इच्छिता तसेच ज्यातील फरक शोधू इच्छित आहात तर कंसाच्या आत रेट ठेवा आणि त्यास वेळेनुसार गुणाकार करा जेव्हा आपण कार्यक्षमता शोधू इच्छित असाल तर त्यावेळी वेळ कंसात जाईल आणि स्टॅंडर्ड रेट येईल आणि तो स्टॅंडर्ड रेट कंसाच्या बाहेर असेल आणि स्टॅंडर्ड टाईम आणि अक्चुअल टाईम हे कंसाच्या आत असतील म्हणजे जर आपणास लेबर रेट ऑफ पे व्हेरिएन्स शोधायचे असेल तर आपल्याला अक्चुअल टाईम गुणिले स्टॅंडर्ड टाइम वजा अक्चुअल रेट अशी सुरवात करावी लागेल जर तुम्ही लेबर रेट पे व्हेरिएन्स ची गणना करू शकत असाल तर आपण त्याची गणना कुशल कामगारांसाठी करू त्यासाठी वेळ काय असेल तर आपण फक्त वेळ इथे मोजावी लागेल तर वेळ मोजण्यासाठी आपण येथे अक्चुअल वेळ विचारात घ्यावी लागेल म्हणजे आपणास किती तास दिले गेले आहेत तर आपणास ३२ आठवडे देण्यात आलेले आहेत जो कि वेळ आहे आणि त्या साठी ७० कामगारांनी कार्य केले आहे म्हणजे ७० गुणिले ३२ तर हे जवळपास येईल २२४० तास तर हि एकूण वेळ आहे दिलेल्या आठवड्यांमधील आणि स्टॅंडर्ड रेट काय आहे तर तो आहे ६० आणि अक्चुअल रेट आहे ७० मग व्हेरिएन्स किती असेल तर व्हेरिएन्स असेल २२००० रुपये जर तुम्ही हे सोडवले तर ते येईल २२४०० आणि हे व्हेरिएन्स प्रतिकूल असेल त्याप्रमाणेच तुम्हाला अर्धकुशल कामगारांबद्दल हि गणना करावी लागेल जर तुम्ही अर्धकुशल कामगारांसाठी मोजणी करत असाल तर ती येईल ९६० गुणिले ४० वजा ५० म्हणजे नेमके किती तर ते येईल ९६०० आणि परत हे सुद्धा प्रतिकूल असे असेल तर आता तुम्ही अकुशल साठी ते मोजत असाल जर आपण अकुशल साठी गणना केली तर ती किती येईल तर ती जवळपास असेल २५६० गुणिले ३० वजा २० तर ती किती येईल ते असेल २५६०० म्हणजे आपण एकूण व्हेरिएन्स मोजले आहे ते सर्व अनुकूल आहेत आणि आपण मोजलेले लेबर रेट पे व्हेरिएन्स हे २२४०० आले आहे जे प्रतिकूल असे आहे आणि आपण अर्धकुशल कामगारांबद्दल मोजलेले व्हेरिएन्स आहे ९६०० जे कि प्रतिकूल असे आहे कारण अक्चुअल हे स्टॅंडर्ड रेट पेक्षा अधिक स्वरूपाचे आहे आणि अकुशल बाबतीत दिलेला प्रत्यक्ष दर दहा रुपयांनी कमी आहे कारण प्रमाणांच्या तुलनेत आणि आठवड्यांची संख्या देखील खूप मोठी आहे त्यामुळे हा फरक अनुकूल झाला आहे तर अखेरीस आपण एलआरपीबी ची गणना करण्यासाठी याची बेरीज कराल आणि या प्रकरणात एलआरपीबी किती असेल एलआरपीबी असणार आहे या प्रकरणात आपण या 3 ची एकूण बेरीज मोजल्यास किती होईल हे शेवटी ६४०० प्रतिकूल असेल कारण २४०० अधिक ९६०० जे येईल एकूण प्रतिकूल वजा २५६०० अनुकूल तर अंतिम निकाल हा प्रतिकूल असेल म्हणजे आपणास एक कारण शोधावे लागेल कि लेबर कसर व्हेरिएन्स हा नकारात्मक का झाला म्हणजे आपण रेट हा अधिक प्रमाणात दिला आपण कुशल आणि अर्धकुशल कामगारांना अधिक प्रमाणात रेट दिला आणि अंतिम लेबर व्हेरिएन्स हा आला ६४०० जो कि प्रतिकूल किंवा नकारात्मक आहे इथर व्हेरिएन्स म्हणजे लेबर एफिशिएन्सी व्हेरिएन्स तसेच लेबर कॉस्ट आणि लेबर रेट पे व्हेरिएन्स या बद्दल मी पुढील सत्रामध्ये चर्चा करेन खूप खूप धन्यवाद